तर या वर्गात आपण आणखी 2 फॉल्ट सिम्युलेशन अल्गोरिदम वर चर्चा करणार आहोत ज्याला डिडक्टिव म्हणतात आणि समवर्ती आता संकल्पनात्मकदृष्ट्या या पद्धती ज्या प्रकारे प्रयत्न करतात त्या दृष्टीने ते एकसारखेच आहेत सर्व दोषांचे एकाच वेळी अनुकरण करा चाचणी व्हेक्टर्सने एकामागून एक लागू केले परंतु त्यांचे कार्य करण्याचा मार्ग ते दोष हाताळतात हे अगदी भिन्न आहेत तर मग या पध्दतींकडे आपण एक एक करून पाहू तर आपण चर्चा करत असलेली पहिली पद्धत म्हणतात डिडक्टिव्ह फॉल्ट सिम्युलेशन आता या पद्धतींमध्ये खूप मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत हे पहा म्हणतात की आपण सर्किटमधून एकच पास बनवितो आणि त्या एकल पासमध्ये आम्ही सर्व शोधतो चाचणी वेक्टरद्वारे आढळलेल्या दोष ज्याचा अर्थ असा आहे की हे असे आहे समजा मी सर्किट दिले आहे मी विशिष्ट चाचणी वेक्टर लागू करतो Ti म्हणा मी काय म्हणत आहे ते आहे मी सर्किटमध्ये फक्त एक पास मधील गेट्स स्कॅन करतो मी आऊटपुटचे मूल्यांकन करतो आणि मी ताबडतोब करू शकतो टीआयने शोधलेले सर्व दोष निश्चित करा ही एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे तर मी असो सर्व दोषांचे एकत्रितपणे अनुकरण करणे म्हणून जर तेथे असे म्हटले असेल तर मला करावे लागेल 100 चाचणी वेक्टर ही प्रक्रिया 100 वेळा बरोबर तर आणखी एक मनोरंजक मुद्दा म्हणजे ही पद्धत कार्य करते इव्हेंट चालित मोडमध्ये जसे एखाद्या कार्यक्रमाची संकल्पना असते तर विशिष्ट गेट नसल्यास घटना घडत असताना आम्ही गेटचे मूल्यांकन किंवा प्रक्रिया करीतच नाही असे समजू की हे चाचणी वेक्टरमधून झाले आहे म्हणजे मला असे म्हणायचे आहे की मी अर्ज केले आहे प्रथम चाचणी वेक्टर टी 1 मी माझ्या सर्किटवर प्रक्रिया केली आहे मला आढळलेले दोष शोधले आहेत आता मी दुसर्या चाचणी वेक्टर टी 2 ला लागू करा शेवटच्या एखाद्याच्या बाबतीत मी डेटा स्ट्रक्चर नष्ट करीत नाही की तुम्ही आधीपासून टी 1 बनवलेले आहे जे शिल्लक आहे आता मी द्वितीय चाचणी वेक्टर लागू करतो आणि आवश्यकतेनुसारच मी त्या डेटा रचनेत बदल करतो मला पुन्हा मूल्यमापन करण्याची आवश्यकता नाही सर्व दरवाजे मला आढळले की कोणत्या द्वारांमध्ये घटना घडत आहेत मी फक्त काही बनवतो माझ्या सर्किटच्या ज्या भागावर कोणताही कार्यक्रम घडू शकत नाही त्या भागासाठी त्या दारामध्ये बदल करणे आवश्यक आहे शेवटच्या चाचणी वेक्टर टी 1 च्या तुलनेत समान डेटा स्ट्रक्चरमध्ये कोणतेही बदल करु नका हे एका चाचणी वेक्टरसह चालू ठेवते दुसर्या नंतर टी 2 नंतर टी 3 नंतर टी 4 येते तर सरासरी हे बरेच वेगवान होते तर अशी कल्पना आहे की सर्किटमधील प्रत्येक ओळीसाठी आम्ही दोष सूची जोडतो तर आपण होऊ पुढच्या स्लाइडमध्ये फॉल्ट लिस्ट परिभाषित करणे सुरुवातीला सर्व ओळींची फॉल्ट लिस्ट रिकामी नक्कल पुढे आहे ही चूक यादी काही माहितीद्वारे लोकप्रिय होते आणि त्या बदलतात गतिकरित्या आम्ही एकामागून एक टेस्ट वेक्टर बनवतो आणि मी म्हटल्याप्रमाणे तसे करत नाही सिम्युलेशनच्या एका प्रक्रियेवरील माहिती नष्ट करा आम्ही ती ठेवतो पुढील चाचणी लागू करतो वेक्टर आणि आवश्यक तेथे बदल करा हा एक मार्ग आहे जो आपण वेगवान करू शकतो प्रक्रिया आता फॉल्ट लिस्ट म्हणजे काय ते पाहू फॉल्टची सूची म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की फॉल्ट यादी Lk जी विशिष्ट लाइन के सह संबंधित आहे फॉल्टची यादी लाइन के चे लॉजिक व्हॅल्यू बदलणार्या फॉल्टचा सेट आहे ते काय म्हणतात ते म्हणजेज्यामुळे फॉल्ट फ्री सर्किटमध्ये लाइन के चे मूल्य होते एन फॉल्ट फ्री सर्किट दर्शवूसदोष सर्किट Nf भिन्न ही कल्पना आहे आपण एक छोटी उदाहरणे घेऊ या हे स्पष्ट करा समजा माझ्याकडे येथे एक गेट आहे आणि गेट आहे मग आपण एक ओआर गेट पाठवू समजा आम्ही आहोत विशिष्ट इनपुट वेक्टरद्वारे सिम्युलेशन करणे 1 आणि 0 असे म्हणा इनपुट एबी आणि सी आहेत हे डी आहे तर आम्हाला लाइन डी मध्ये रस आहे मी एक पूर्ण दर्शवित आहे नंतर उदाहरण म्हणून जेव्हा मी लाइन D च्या फॉल्ट लिस्ट बद्दल बोलतो तेव्हा D हे 1 आहे तर फॉल्ट फ्री डी 0 ची व्हॅल्यू आणि आउटपुटचे फॉल्ट फ्री व्हॅल्यू देखील आहे तर F देखील 0 आहे असे समजू आता LD करेल सर्व दोषांचा संच असू शकतो ज्यामुळे ओळी D चे मूल्य बदलेल म्हणजे ते 0 होते मूल्य १ मध्ये बदलेल तर या उदाहरणात आपण काय दोष बदलू शकतो ते मूल्ये 1पाहू पहा 1 फॉल्ट बी 1 वर अडकलेला असू शकतो मागील वक्र मध्ये जर बी 1 असेल तर इनपुट 1 असेल आणि फक्त ही ओळ 1 असेल तर असा एक दोष 1 ए वर अडकलेला असेल आणि इतर स्पष्ट दोष 1 वर अडकले आहेत तर हे 2 दोष आहेत तर फॉल्ट लिस्ट दिसेल या प्रमाणे फॉल्ट सूचीमध्ये सर्व दोष समाविष्ट असतील जे या विशिष्टचे मूल्य बदलतील लाइन डी फॉल्ट फ्री आवृत्तीच्या संदर्भात फॉल्ट फ्री मूल्य 0 आहे मग त्यात काय दोष आहेत ते 1 उजवीकडे बदलेल म्हणून मी एक प्रक्रिया दर्शवितो स्पष्ट करतो की आपण पद्धतशीरपणे करू शकतो सर्व ओळींसाठी फॉल्ट यादी मोजा एकदा प्रक्रिया पूर्ण केल्यावर काय होईल प्राथमिक आउटपुट दर्शविण्यासाठी फॉल्ट सूची दर्शविते समजा आपण च्या फॉल्ट लिस्टची गणना केली आहे प्राथमिक आउटपुट हे आपल्याला सांगेल की काय दोष आहेत ज्यामुळे प्राथमिकचे मूल्य बदलले जाईल उत्पादन ज्याचा वास्तविक अर्थ असा आहे की वर्तमानाद्वारे शोधण्यात येणारे दोष वेक्टर काय आहेत केवळ फॉल्ट फ्री 1 च्या संदर्भात आउटपुट बदलेल तर तेथे दोन इंटरलीव्ह स्टेप्स समाविष्ट आहेत एक बरोबर मूल्य किंवा फॉल्ट फ्री सिमुलेशन आहे दिलेला वेक्टर आणि आम्ही एकाच वेळी फॉल्ट याद्या मोजत आहोत तर काही सोप्या सेट आहेत सैद्धांतिक नियम मी स्पष्टीकरण देईन ज्याचा वापर करून आपण फॉल्ट याद्या मोजू शकता आपण या घटनांबद्दल बोलल्यानंतर नंतर काही उदाहरणे घेऊ आता फॉल्ट याद्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे इव्हेंट ड्राइव्ह फॅशनमध्ये गणना केली फॉल्ट यादी प्रसार माझ्याकडे असलेले उदाहरण आत्ताच येथे दर्शविला आहे की बी मध्ये 1 मध्ये अडकलेला एक दोष होता ज्याने त्यापासून प्रचार केला आउटपुट बाजूला इनपुट साइड परंतु डी ही स्थानिक चूक होती तर फॉल्ट लिस्टची संकल्पना आहे प्रसार जसे की मी इनपुटमधून आउटपुट बाजूकडे जाते फॉल्ट याद्या व्यवस्थित असतात ठीक आहे तर प्रत्येक गेटसाठी आम्ही आउटपुट लाइनच्या फॉल्ट लिस्टची गणना करतो आणि आम्ही फक्त या गेटचे मूल्यांकन करतो जेव्हा या घटनांपैकी एक होतो कार्यक्रम काय आहेत प्रथम कार्यक्रम म्हणतो की एक गेटच्या इनपुट लाईन्सने तिची लॉजिक स्थिती बदलली आहे याला लॉजिक इव्हेंट म्हटले जाते तर मी हे एकामागून एक टेस्ट वेक्टर वापरुन टी 1 मध्ये 1 0 टी 2 मध्ये असलेल्या इनपुटमध्ये समजू 1 1 व्हा म्हणून मी म्हणतो की तिथे एक लॉजिक इव्हेंट आहे सूची इव्हेंट म्हणजे इनपुट मूल्य असू शकतात बदललेले नाहीत परंतु इनपुट फॉल्ट सूचीपैकी एक सुधारित केली गेली आहे जेव्हा दोष सूची एक किंवा अधिक इनपुट लाइन बदलतात यावर अवलंबून जर आम्ही एखादी घटना मोजत असाल तर किंवा आउटपुटच्या फॉल्ट लिस्टची गणना करा जर कोणताही प्रसंग नसेल तर आम्ही ते गेट वगळू शकतो द मोजण्याचे नियम इनपुट मूल्यांवर अवलंबून असतील जसे की मी काही उदाहरणांसह दाखवितो पहिले उदाहरण आम्ही एन्ड गेट घेतो दोन इनपुट आणि गेट इनपुटसह 1 1 म्हणून आउटपुट आहे तसेच ० १ आऊटपुट देखील १ तर या गेटच्या संदर्भात सांगायचे प्रयत्न करू या एबीची गरज नाही प्राथमिक इनपुट ए काही इतर सब सर्किटमधून येत आहे बी कुठल्यातरी दुसर्या सबकडून सर्किट येत आहे तर एलए सर्व दोष दर्शवेल जे ए चे मूल्य बदलते बदल म्हणजे 0 आणि एलबी बी चे मूल्य बदलणारे सर्व दोष दर्शवते याचा अर्थ 0 आहे आणि हे गेट आहेत तर कोणत्या परिस्थितीत आउटपुट बदलेल दोन्ही इनपुट 1 १ आहेत जर कमीतकमी एक असेल तर इनपुट 0 किंवा दोन्ही होते तर आउटपुट बदलेल एलए युनियन एलबीने सांगितल्याप्रमाणे आम्ही ते सैद्धांतिक कार्ये दर्शवितो तर एकतर A बदल किंवा B बदल नंतर आउटपुट 0 होईल युनियन अर्थात आउटपुट 0 वर अडकले एक स्पष्ट चूक होईल हे एलझेड देखील असेल आउटपुट असल्यास नअँड गेट लागतो 0 येथे समान गोष्ट तो एल युनियन एलबी युनियन झेड 1 ला अडकलेला असेल कारण आता फॉल्ट फ्री मूल्य ० आहे हे थोडे अधिक गुंतागुंतीचे प्रकरण आहे आपण इनपुटसह २ इनपुट आणि गेट घेता 0 म्हणून 1 आणि आऊटपुट 0 आहे आता मी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की आउटपुट कोणत्या परिस्थितीत येऊ शकते 1 मध्ये मूल्य बदलते मी सांगू शकतो आउटपुट 1 होईल येथे आहे म्हणजे अर्थात फक्त 1 ला अडकले अट किंवा हे 0 पासून 1 पर्यंत बदलते आणि बी बदलत नाही बी 1 वर राहील ते याचा अर्थ असा आहे की दोन्ही म्हणजे 1 बदलत नाही आता सेट सैद्धांतिक संकेत मध्ये जर आपण व्हेन डायग्राम काढला तर आपण सहजपणे करू शकता हे सिद्ध करा की एल छेदनबिंदू एलबी बार काहीच नाही एलए मायनस एलबी फरक सेट करा आपण घ्या एलबी मध्ये सामान्य असलेल्या एलए मधील सर्व दोष तर जर आपणास अशी स्थिती असेल तर एलए ही एक ओळ आहे जिथे आपण बदल करण्याचा प्रयत्न करीत आहात वरुन एलबी लाइन जिथे कोणताही बदल होत नाही तर जर दुसरी रेष सी सी देखील 1 वर असेल तर ती असेल एलए वजा एलबी वजा एलसी असावा त्याचा अर्थ असा की बी आणि सी दोन्ही बदलत नाहीत तर इनपुटवर अवलंबून आपले नियम बदलू शकतात कारण समान आणि गेट आहेत परंतु नियम आहेत वेगळा बरोबर जर ते 1 आणि बी 0 असेल तर ते इनपुटवर अवलंबून असेल जे एलबी वजा एलए बरोबर असेल ठीक आहे तर या पद्धतीचा फायदा असा आहे की सर्व दोष एकाच पासमध्ये एकत्रितपणे हाताळले जातात आणि म्हणून हे समांतर फॉल्ट सिम्युलेशनपेक्षा वेगवान आहे परंतु गैरसोय म्हणजे फॉल्ट याद्या अप्रत्याशितपणे वाढू शकतात तर मेमरी आवश्यकता सामान्यत खूपच जास्त असते आणि सेट देखील संगणनाच्या बाबतीत सिद्धांत नियम थोडे अवघड आहेत आणि अनेक ब्लॉकसाठी सेट सैद्धांतिक नियम शक्य आहेत चला तर आपण दुसरा ब्लॉक घेऊ मल्टीप्लेक्सर प्रमाणे मी सांगेन की हे कसे करणे अधिक अवघड आहे तर आपण देखील करू शकता MUX सारख्या साध्या ब्लॉक्ससाठी फ्रेमने सैद्धांतिक नियम सेट केले आम्हाला आपल्या परिस्थितीचा विचार करूया सिलेक्ट लाइन 0 आहे पहिले इनपुट आणि दुसरे इनपुट दोन्ही 1 1 आहेत आणि म्हणून आउटपुट 1 आहे हे 0 आहे A0 निवडले आहे ते 1 आहे तर कोणत्या f अंतर्गत 0 F असेल पहिली अट अशी आहे एलए 0 लाईनवरील घटना आहे म्हणजे A0 1 होते ते 0 होते किंवा आणखी एक अट आहे एल एस मध्ये एक इव्हेंट आहे याचा अर्थ एस 1 होतो याचा अर्थ ए 1 निवडला जातो आणि एक देखील आहे ए 1 मधील घटना ए 1 देखील 0 होत आहे तर हे 0 देखील प्रसारित करेल आणि नक्कीच एकत्र होईल 0 वर अडकले म्हणून आपण पाहू शकता की अवरोध जटिल झाल्यामुळे आपला नियम असू शकतो परंतु नियम अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु आपण त्याचे उदाहरण काढूया चला ते पाहूया आपण खालीलप्रमाणे उदाहरण घेऊ समजा आपल्याकडे नअँड गेट आहे आमच्याकडे ओआर गेट आहे आणि गेट आणि दुसरा NOR गेट असे म्हणूया की 5 इनपुट एबीसीडीई आहेत चला काही नावे देऊ FGH या ओळीवर आऊटपुट Z असे समजू आपण काही इनपुट व्हेक्टर लागू करू या आपण 0 1 0 1 आणि 0 जेथे हे 0 1 आहे तेथे नअँड गेटचे आउटपुट किती असेल हे १ आहे किंवा गेट देखील 1 आणि गेट 1 1 आहे 1 1 0 नॉर्मल गेट 0 आहे तर या व्हॅल्यूज सह आपण प्रयत्न करू या पहिल्या चाचणी वेक्टर किंवा प्रथम चाचणी वेक्टर टी 1 साठी फॉल्ट यादीची गणना 0 1 0 1 0 आहे तर आम्ही इनपुट बाजूपासून प्रारंभ करतो की ला प्राथमिक इनपुट आहे ए प्राथमिक इनपुट आहे तर एलए करेल ए चे मूल्य बदलून फक्त तेच दोष असू शकतात याचा अर्थ केवळ 1 बरोबर अ अडकलेला आहे त्याचप्रमाणे एलबी बी मध्ये 1 असेल तर बी 0 वर अडकेल एलसी सी 1 ला अडकेल आणि एलडी डी असेल 0 आणि एल मध्ये अडकलेला 1 ला अडकलेला असेल हे प्राथमिक इनपुट दोष आहेत आता त्या वापरू इतर ओळींची फॉल्ट यादी कमी करण्याचे नियम बनवण्यासाठी आपण ओळ एफ कडे पाहूया तुम्हाला एफ एक नअँड प्रवेशद्वार आहे इनपुट 0 1 आहेत आउटपुट 1 आहे तर आउटपुट 0 कसे होईल हे ए मध्ये बदलले पाहिजे 1 परंतु बी बदलू नये याचा अर्थ असा की एलए वजा एलबी अर्थात युनियन एफ 0 वर अडकला तर आपण असे केल्यास एलए मायनस एलबी हे काही सामान्य नाही फक्त 1 ए अडकले आहे तर हा सेट ए बनतो 1 आणि f 0 ला अडकले त्याचप्रमाणे एलजी करूया सॉरी एलजी हा ओआर गेट आहे इनपुट 0 1 आउटपुट 1 आहे तर डी बदलल्यास पुन्हा आउटपुट 0 होईल परंतु C बदलला नाही तर ते एलडी वजा एलसी युनियन जी 0 वर अडकलेले असतील तर एलडी वजा एलसी किती आहे तेथे काहीही सामान्य नाही पुन्हा फक्त 0 वर अडकले आणि जी 0 वर अडकले मग एच येतो LH आम्ही या आणि गेटकडे पहातो आणि दोन्ही इनपुट 1 आणि 1 आहेत तर द त्यापैकी कोणीही बदलल्यास आउटपुट बदलेल तर हे एलएफ युनियन एलजी युनियन फॉल्ट असेल आउटपुट एच 0 वर अडकले हे एलएफ आहे आणि हे एलजी आहे तर आपण संघ घेता हे काही सामान्य नाही तर ए 1 एफ 0 डी 0 जी 0 आणि एच 0 हे एलएच असेल आणि शेवटी तुम्ही एलझेड एलझेड मोजा हे एक एनओआर आहे गेट १ तर ते आउटपुट १ करेल एच बदलणे आवश्यक आहे परंतु ई बदलू नये तर ते होईल एलएच मायनस एलई युनियन झेड 1 वर अडकलेला असा तर एलएच मायनस एलई सामान्य नाही तर हे राहते आणि हे 1 आणि 1 वर अडकले तर आऊटपुट लाईन झेड साठी आम्ही फॉल्ट लिस्ट मिळवली आहे येथे तुम्हाला 6 फॉल्ट दिसतील तर याचा अर्थ काय म्हणजेच या सर्व 6 दोषांसाठी आउटपुट व्हॅल्यू 0 वरुन बदलेल ते 1 म्हणजेच हा चाचणी वेक्टर टी 1 6 दोष शोधू शकतो आणि हे 6 दोष योग्य आहेत आता समजा आपण दुसरे चाचणी वेक्टर लागू केले जिथे आपण एका बिट्समध्ये बदल करू पुढील 1 1 0 1 0 आहे असे समजू फक्त A बदलते म्हणून मी संबंधित बदल दर्शवित आहे केवळ आकृत्या हे 1 मध्ये बदलते हा नअँड गेट आहे तो 1 1 बनतो तर एफ 0 मध्ये देखील बदलते आणि गेट 0 आणि 1 हे देखील 0 0 0 होते आणि ते 1 देखील होते तर आपण या विशिष्ट गेटसाठी किंवा सीडीबीसीडीईजी लाइनसाठी कोणताही कार्यक्रम नाही हे पहाल दोन्हीपैकी एक तर्कशास्त्र नाही कार्यक्रम किंवा सूची इव्हेंट तर मला या गोष्टींचा पुन्हा विचार करण्याची गरज नाही परंतु आपल्याला काही मोजणे आवश्यक आहे रेषांपैकी मी फक्त त्या रेषा दाखवित आहे तर मी हे येथे बाजूलाच दाखवित आहे तर मला आवश्यक आहे ला पुन्हा मूल्यांकन करण्यासाठी आता ए 1 आहे तर एलए 0 वर अडकेल हा बदल आहे तर जुनी यादी मिळते काढले आता या नअँड गेटला इनपुट म्हणून 1 1 येत आहे तर आउटपुटची अट बदलणे एलए युनियन एलबी असेल तर एलएफची पुन्हा गणना केली जाईल यादीचा कार्यक्रम झाला आहे यादी इव्हेंट एलए मध्ये बदल केला गेला आहे लॉजिक इव्हेंट देखील आहे इनपुटमध्ये बदललेली स्थिती आहे तर एफ करणे आहे तर एलएफ एलए युनियन एलबी युनियन एफ असेल तर 1 ला अडकले आपण घेतलेले एलबी पहा जुने मूल्य मागील मूल्य तर एलए आता 0 वर अडकले आहे एलबी आपण मागील घेता मूल्य आणि एफ 1 वर अडकले त्याचप्रकारे आपण एचची गणना करा त्याच प्रकारे आपण सुरू ठेवा तर तुम्ही आता LH ची व्हॅल्यू मोजा इनपुटमध्ये 0 आणि 1 आहे आणि गेट आहे एफ बदलल्यास आउटपुट बदलेल परंतु जी बदलत नाही तर ते एलएफ वजा एलजी युनियन एच असेल तर आपण तसेच गणना करू शकता आणि शेवटी कधी आपण झेडला आलात एलझेड 0 0 नॉर असेल म्हणजेच जर कोणताही बदल झाला तर आउटपुट बदलेल तर ते एलएच युनियन एल युनियन झेड 0 वर अडकले असेल तर आपणही त्याच प्रकारे गणना करू शकता म्हणजे तू येथे पहा की आपण फक्त काही फॉल्ट सूचीचे पुन्हा गणना करीत आहात ए आपण री कॉम्प्यूटिंग करत आहात एलएफ यू री कंप्यूटिंग करत आहात तर एलएच तुम्ही री कंप्यूटिंग करत आहात एलझेड तुम्ही री कॉम्प्यूटिंग करत आहात पण त्यातील काही आपण स्पर्श करीत नाही ते मागील सारखेच राहतील तर हे इव्हेंट ड्राइव्ह सिम्युलेशन बरोबर दर्शवते तर तुम्ही संपूर्ण सर्किटचे नक्कल करीत नाही परंतु आम्ही केवळ आवश्यक असलेल्या भागांचे नक्कल करीत आहोत तर आपण शेवटच्या पद्धतीकडे जाऊया ज्यामध्ये आपण एक फॉल्ट सिम्युलेशन म्हणजेच चर्चा केली पाहिजे समवर्ती चूक सिमुलेशन आता समवर्ती फॉल्ट सिम्युलेशन त्या आधारावर आधारित आहे सिमुलेशन दरम्यान बहुतेक सदोष सर्किटमधील मूल्ये बदलत नाहीत त्या वर तार्किक मूल्यांमध्ये बदललेल्या रेषांपैकी सरासरी फक्त काही ओळी लहान टक्केवारी हे आहे निरीक्षण तर मागील पद्धतीप्रमाणेच आम्ही सर्व दोषांवर विचार केला परंतु आम्ही येथे पाहू आम्ही बरीच माहिती ठेवतो आम्ही केवळ माहितीच ठेवत नाही दोषांबद्दल परंतु गेट्सचे इनपुट आणि आउटपुट मूल्ये देखील म्हणूनच आम्ही एक नक्कल करतो सर्किटचे फॉल्ट फ्री आवृत्ती आणि प्रत्येक सदोष आवृत्ती एकाचवेळी म्हणूनच त्याला समवर्ती खोटे सिम्युलेशन म्हणतात मी या उदाहरणात स्पष्ट केले जाईल 0 आणि 1 इनपुटसह 2 इनपुट आणि गेट घेऊ येथे आपण फॉल्ट लिस्ट देखील सांभाळत आहोत मी म्हणालो फॉल्ट लिस्टचे स्वरूप अधिक विस्तृत आहे आम्ही केवळ माहितीच ठेवत नाही दोष परंतु इनपुट मूल्ये आणि आउटपुट मूल्य देखील तर या विशिष्ट फाटकासाठी आपण एक आहे 0 बी 1 आणि सी 0 तर कमीतकमी काहीतरी बदलू शकणारे दोष काय आहेत एक अडकले आहे 1 हे इनपुट बदलू शकते जर हा दोष झाला तर इनपुट 1 होईल आणि आउटपुट होईल 1 बी 0 वर अडकले बी 0 आहे इनपुट 0 0 असेल परंतु आउटपुट दिसत नाही आपण येथे पाहू शकता जरी आउटपुट बदलत नाही आम्ही त्यास फॉल्ट लिस्टमध्ये ठेवतो आणि शेवटी c येथे अडकले जेथे इनपुट 0 1 आहे परंतु आउटपुट 1 आहे आता बर्याच टेक्स्ट बुकमध्ये हे आहे सारख्या माहिती जी या सारणीच्या सारणीमध्ये दर्शविली गेली आहे ती याप्रमाणे प्रस्तुत केली गेली आहे हे आपल्या गेटची फॉल्ट फ्री आवृत्ती आहे आणि या 3 सदोष आवृत्ती याप्रमाणे दर्शविल्या आहेत तर आपण त्यांचे एकत्रिकरण करीत आहात आपण फॉल्ट फ्री आवृत्तीचे देखील अनुकरण करीत आहात या 3 सदोष आवृत्त्या जी गेटच्या कमीतकमी 1 इनपुट किंवा आउटपुट लाइन बदलतात हे कल्पना आहे आता फॉल्ट लिस्ट येथे कशी अपडेट केली गेली एक आणि अधिक असल्यास फाल्ट सूची अद्यतनित केली जाईल खालील अटी समाधानी आहेत सर्व प्रथम दोष गेट किंवा मूल्य स्थानिक आहे निहित किमान एक इनपुट किंवा गेटचे आउटपुट संबंधित त्यापेक्षा भिन्न आहे फॉल्ट फ्री आवृत्ती आता मी उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि सुरुवातीला सर्व ओळी आहेत अनुकरण पुढे जसजशी एक अनिर्दिष्ट राज्य एक्समध्ये मूल्ये निश्चित होतात आणि फॉल्ट याद्या अद्यतनित मिळतात तर या पद्धतीचा फायदा आपण येथे पाहत आहात कोणतेही गुंतागुंतीचे सेट सिद्धांत नियम नाहीत तरयोग्य वजावट फॉल्ट सिम्युलेशनच्या तुलनेत सरासरी वेगवान चालते येथे आपण देखील करू शकतो गेट्सच्या विलंबात समावेश करा परंतु समस्या अशी आहे की येथे फॉल्ट याद्या जास्त विस्तृत आहेत तर डिडक्टिव फॉल्ट सिम्युलेशनच्या तुलनेत मेमरीची आवश्यकता जास्त आहे तर आपल्याला संग्रहित करण्यासाठी अधिक माहिती आवश्यक आहे तर आपण उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करू या तर आपण येथे एक साधे उदाहरण घेतो 3 गेट्स असलेले सर्किट घेऊ इनपुट एबी आहेत सी आणि डी हे ईएफ आहे आणि आउटपुट आहे तर हा नअँड गेट आहे आउटपुट जी आहे तर मग आपण जी १ जी २ जी च्या वेशींना नाव देऊ कपात करण्याच्या बाबतीत आता एक फरक आहे फॉल्ट सिम्युलेशन कारण आधीच्या प्रकरणात आम्ही प्रत्येकाशी संबंधित दोष सूची परिभाषित केली रेषा परंतु येथे आम्ही फाटकांसाठी फाईल यादी निश्चित करतो ओळी नव्हे तर हा एक फरक आहे तर आपण इनपुट व्हॅल्यू सह सर्किटचे नक्कल करण्याचा प्रयत्न करू 0 1 0 1 समजू तर हे व्हॅल्यू 0 आहे हे व्हॅल्यू 1 आहे आणि ही व्हॅल्यू 1 आहे मी तुम्हाला 1 सिम्युलेशन दर्शवित आहे या प्रकरण पातळीसाठी स्तराद्वारे आपण द्वारांवर प्रक्रिया कराल प्रथम जी 1 वर पहा मी भिन्न साठी फॉल्ट यादी दर्शवित आहे जी 1 साठी गेट्स जी 1 इनपुट 0 1 आहेत आउटपुट 0 आहे तर फॉल्ट लिस्टमध्ये काय असेल एक दोष 1 ला अडकले जाईल ज्यासाठी इनपुट 1 1 होईल आणि आउटपुट देखील 1 होईल दुसरा दोष बी 0 मध्ये अडकलेला आहे इनपुट 0 0 आउटपुट 0 आहे आणि तिसरा 1 ई 1 वर अडकला आहे तर इनपुट 0 1 आहे आउटपुट 1 असेल गेट जी 1 ची फॉल्ट लिस्ट आहे त्याचप्रमाणे दोष सूची गेट जी 2 यासारखे असेल ते 0 1 1 आहे हा ओआर गेट आहे तर तेथे 1 लाइन सी सी आहे तर ते १ १ होईल आऊटपुटमध्ये कोणताही बदल होणार नाही डी 0 0 वर अडकेल आउटपुट ० किंवा एफ 0 वर अडकले इनपुट 0 1 आहे परंतु आउटपुट 0 बरोबर आहे आता आपण जी 3 वर येऊ तर आम्ही येथे फॉल्ट याद्या कशा प्रचारल्या जातात हे पहा प्रथम 0 आणि 1 च्या स्थानिक दोषांकडे पाहू तर ते फॉल्ट ई 1 ला अडकतील एफ 0 आणि जी 0 वर अडकला तर जर आपल्याकडे ई 1 वर अडकले असेल तर इनपुट 1 1 असेल नअँड गेट आउटपुट 0 असेल 0 0 0 आउटपुट 1 आणि हे 0 1 आउटपुट 0 तर मी हे स्वतंत्रपणे दर्शवित आहे कारण हे स्थानिक दोष आहेत आता तुम्ही या प्रचारित दोष आपण भिन्न रंगांद्वारे मी दर्शवित असलेला प्रचारित दोष पाहिला आपण येथे पहा लाइन 0 वर एक इव्हेंट आहे जर हे 0 उजवीकडे बदलला तर म्हणून मी स्थानिक चुकांचा विचार केला आहे येथे परंतु कदाचित हे ई 1 मध्ये बदलत आहे कारण जी 1 मध्ये देखील काही त्रुटी आढळल्यास आउटपुट १ पर्यंत तर जी 1 पहा ते जिथे 1 वर बदलेल ते पहा ते येथे आणि येथेच आहेत दोष तर या 2 सदोष या यादीमध्ये जोडले जातील तर 1 ए आणि ई 1 मध्ये अडकलेले दोन्ही 1 कॅनमध्ये अडकले हे प्रथम इनपुट 1 म्हणून बनवा तर हे 1 बनवेल 1 येथे अडकलेले हे देखील 1 बनवेल तर आउटपुट 0 होईल तर हे 2 दोष जी 1 वरून प्रचारित केले गेले आहेत त्याचप्रमाणे एफ कडे पहा आधीपासूनच 0 येथे अडकलेला एफ येथे घातला स्थानिक फॉल्ट परंतु काही दोषांमुळे एफ 0 होऊ शकेल जी 2 मध्ये आहे जे हे आणि हे आहेत तर त्यामध्ये 2 दोषही जोडा डी 0 आणि एफ वर अडकले 0 वर अडकले तर हे 0 0 होईल हे 2 दोष जी 2 मधील आहेत तर तुम्ही त्या मार्गाने पहाल आपण पुढे जाऊ शकता आपण शेवटी फॉल्ट लिस्टची गणना करू शकता तर जेव्हा आपण फॉल्ट यादीमध्ये पोहोचता अंतिम गेट आउटपुट आपल्याला माहिती आहे की फॉल्ट फ्री मूल्य 1 आहे आपण त्या सर्व दोषांकडे पहात आहात हे आऊटपुट 0 प्रमाणे येत आहे जसे की हे एक आहे एक हे आहे आणि एक हे आहे तर आपण असा निष्कर्ष काढू शकता की या विशिष्ट चाचणी वेक्टरने हे 4 दोष योग्यपणे शोधले आहेत आणि जेव्हा दुसरे वेक्टर लागू केले आम्ही प्रक्रिया अनुसरण करतो जी डिडक्टिव फॉल्ट प्रमाणेच नक्कल असते आपण पुढे जात नाही त्याच मार्गाने आपण दोष सूची सुधारित केली आहे जर कोणताही कार्यक्रम नसेल तर बदल तशाच प्रकारे करू नका तर आम्ही प्रत्यक्षात फॉल्ट सिम्युलेशनच्या 2 पद्धती स्पष्ट केल्या आहेत जिथे आपण पाहिले आहे की आम्ही सर्व दोषांचे एकत्र अनुकरण करणे ते खूप वेगवान आहे परंतु मेमरी आवश्यकतेपेक्षा जास्त आहे पूर्वी नमूद केलेल्या पद्धती तर आपल्या पुढच्या व्याख्यानात आपण ते पाहू चाचणी प्रक्रियेची इतर प्रक्रिया जसे की चाचणी निर्मिती चाचणी क्षमतेसाठी डिझाइन इ